तर आज आपण मेष विश्लेषणावरील आपली कालची चर्चा चालू ठेवू तर काल आपण काय चर्चा केली ते प्रथम समजून घेऊया तर काल आपण मेषचे विश्लेषण काय आहे ते पाहिले आणि आपण मेष करंट आणि शाखा करंटमधील फरक स्थिर केला आणि आपण हे देखील पाहिले की प्रत्येक लूपला मेष मानले जाऊ शकत नाही कारण मेष ही अशी लूप आहे ज्यामध्ये इतर लूप नसतात आणि आपण हे देखील पाहिले आहे की किरचॉफ व्होल्टेज लॉ च्या मदतीने मेषचे विश्लेषण केले जाऊ शकते काल आपण यावर देखील चर्चा केली की मेषचे विश्लेषण केवळ प्लानर सर्किटवरच लागू होते प्लॅनर म्हणजे सर्किट जे प्लेनवर काढले जाऊ शकते आणि त्याच्या शाखा एकमेकांना ओलांडत नाहीत तर या प्रकरणात जसे आपण पाहिले की ते प्लॅनर सर्किट नाही कारण ते प्लेनवर रेखाटले नाही तर ते त्रि आयामी संरचनेसारखे आहे त्याचप्रमाणे आपण हेही पाहिले की ते शाखा ओलांडत आहेत परंतु आपण त्याची पुनर्रचना करून प्लॅनर सर्किट बनवू शकतो आणि आपण पाहिले की आपल्याकडे मेषच्या विश्लेषणासाठी तीन चरण आवश्यक आहेत आपण प्रथम मेष करंट परिभाषित करू मग आपण n मेषवर KVL लागू करू आणि नंतर n सायमल्टेनिअस समीकरणे सोडवू आपण हे सर्किट घेतले आणि आपण ते स्थापित केले ही समीकरणे आहेत जी आपल्या मेषच्या विश्लेषणाचे निष्कर्ष आहेत आणि मग आपण शेवटी त्याचे निराकरण करू आणि उत्तर मिळवू आपण अशीही चर्चा केली की समजा आपल्याला समान म्हणजे आवश्यक समीकरणे मिळाली आहेत की नाही हे माहित नसल्यास किंवा नेटवर्क टोपोलॉजीच्या प्रमेयच्या मदतीने स्थिर केले जाऊ शकते जे म्हणते की शाखांची संख्या बरोबर लूप्सची संख्या अधिक नोडस्ची संख्या वजा 1 तर आकृतीच्या मागील भागात नोडस्ची संख्या 3 आणि शाखांची संख्या 5 आहे तर आपल्याला लूप्सची संख्या 3 मिळाली तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला सर्किट सोडवण्यासाठी किमान तीन स्वतंत्र समीकरणांची आवश्यकता आहे आणि मग आपण त्या DC सर्किट असलेल्या उदाहरणाविषयी चर्चा केली आणि आपण स्थिर केले की 5 ओहम रेजिस्टन्समधील करंट 0 44 अँपिअर आहे आणि 1 ओहम रेजिस्टन्समधील करंट 0 69 अँपिअर आहे आता आपण दुसर्या उदाहरणाबद्दल बोलूया आता हे उदाहरण DC नेटवर्कचे नाही तर ते AC नेटवर्कशी संबंधित आहे जे खालील आकृतीमध्ये दर्शविल्यानुसार आहे आणि आता उद्दीष्ट हे मेष करंट I1 आणि I2 आणि कॅपेसिटरमधून वाहणारा करंट आणि 100 व्होल्टेजद्वारे वितरित केलेला ऍक्टिव्ह पॉवर संदर्भ फेसर सह 0 निर्धारित करणे म्हणून आपण या सर्किटचा वापर करू आणि मेष विश्लेषण तंत्र लागू करण्याचा प्रयत्न करू आणि निकाल शोधू आता या विशिष्ट प्रकरणात आपण दोन लूप तयार करू शकतो कारण आपण तयार करू शकतो असे हे दोन स्वतंत्र मेष आहेत आणि असे म्हणूया की या विशिष्ट मेषमध्ये करंट I1 आहे आणि मेषमध्ये करंट I2 आहे तर मग मी दोन्ही मेषसाठी दोन समीकरणे लिहू शकतो प्रत्येक मेषसाठी एक तर प्रथम मेषसाठी जर आपणास या विशिष्ट मेषमध्ये वाहणारा करंट पाहिला तर आपण किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू करू शकतो आणि त्या विशिष्ट मेषचे शासित समीकरण शोधू शकतो तर 5 ओहम रेजिस्टन्ससह प्रारंभ करु तर जर आपण असे म्हणतो की करंट 5 ओहममध्ये वाहत आहे जेणेकरून आपण फक्त 5 I1 लिहू शकाल तर आपण व्होल्टेज सोर्सच्या बाबतीत वजापासून खालच्या व्होल्टेज पातळीपासून वरच्या व्होल्टेज पातळीपर्यंत जात असाल तर आपण यासाठी 100∠0◦ लिहू शकतो तर हा करंट कॅपेसिटरमधून जाईल जेणेकरून आपण −j4 लिहाल I2 का कारण I1 या दिशेने आहे परंतु I2 उलट दिशेने वाहत आहे तर या विशिष्ट कॅपेसिटरसाठी आपल्याकडे I1 I2 नेट करंट असेल तर आता आपल्याला हे समीकरण मिळाले जर आपण पुन्हा व्यवस्था केली तर आपल्याला 5 − j4 I1 I2 100∠0◦ मिळेल म्हणजे आपल्याला मेषचे पहिले समीकरण मिळेल आता जर आपण हे दुसरे मेष पाहिले तर आपणास 4 ओहमपासून प्रारंभ केल्यास आपण लिहू शकतो असे समीकरण 4 j3 I2 आणि नंतर आपण j4 येथे येऊ शकतो आणि ते 0 होईल आपण पुन्हा व्यवस्था केली तर काय मिळेल आपल्याला 4 j3 − j4 I2 I1 0 मिळेल तर जर आपण हे समीकरण पुन्हा व्यवस्थित केले तर आपल्याला हे समीकरण मिळेल आता आपण काय करावे आपण फक्त निराकरण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला पुन्हा व्यवस्थित करावे लागेल आपण ह्या समीकरनाची पुनर्रचना आणि निराकरण केल्यास करंट I1 10 2◦ A आणि I2 10 7◦ मिळेल आता आपण येथे पाहू शकतो की परिणाम रेक्टयांगुलर कॉर्डीनेट च्या स्वरूपात येईल जिथे आपल्याला रियल कॉम्पोनन्ट तसेच इमॅजीनरी कॉम्पोनन्ट मिळतील तर फेसर गणनेचे आपले मागील ज्ञान वापरुन आपल्याला फेसरच्या संदर्भातही या करंटची व्हॅल्यु मिळू शकेल आता कॅपेसिटरमध्ये वाहत असलेला करंट किती आहे कॅपेसिटरमध्ये वाहत असलेला करंट असेल I1 − I2 10

28 13 12◦ A आता पुढील पॉवर सोर्स जो मुळात आपल्याला काढायचा आहे तो ऍक्टिव्ह पॉवर आहे तर ऍक्टिव्ह पॉवर P VI cos φ आहे येथे व्होल्टेज V हा एक डिफरंन्स फेसर आहे कारण तो सामान्यत 0 असतो म्हणून आपण याला संदर्भ फेसर म्हणून विचारात घेत आहोत आणि मग आपल्याला फक्त करंटची व्हॅल्यु निश्चित करावी लागेल करंट काय असेल सोर्स पासून करंट वाहतो तर करंट काय आहे करंट हे मूलत I1 ची व्हॅल्यु असेल कारण या विशिष्ट साइटवरून वाहणारा हा करंट आहे तर आपल्याला V1 आणि I cos φ ची व्हॅल्यु दिली तर करंट I1 च्या अँगलशिवाय काहीच नाही ज्यायोगे आपणास पॉवर सोर्स प्राप्त होईल 77 cos 19 9W 1020W आता आपण आपली पॉवर गणना योग्य आहे की नाही हे शोधण्यास आपल्याला आवड आहे की नाही हे देखील आपण सत्यापित करू शकतो त्यासाठी आपल्याला फक्त सर्किट तपासावे लागेल येथे ऍक्टिव्ह पॉवर केवळ रेजिस्टर 5 ओहम आणि रेजिस्टर 4 ओहमद्वारे शोषला जाऊ शकतो तर जर आपल्याला हे जाणून घ्यायचे असेल की सोर्सद्वारे कोणता पॉवर ऍक्टिव्ह पॉवर वितरित केला जात आहे आपल्याला या दोन रेजिस्टन्सद्वारे पॉवर शोषली जात आहे हे शोधणे आवश्यक आहे तर आता 5 ओहम रेझिस्टरमध्ये पॉवर I12 शिवाय काहीच नाही कारण 5 ओहम रेझिस्टन्समधून वाहत असलेला करंट फक्त I1 आहे आणि येथे पॉवर 4 ओहममधून वाहणारा करंट I2 आहे तर 5 ओहमच्या बाबतीत आपल्याला फक्त I1 ची व्हॅल्यू ठेवावी लागेल तर I12 आपल्याला 579 97 वॅट ही व्हॅल्यू मिळेल त्याचप्रमाणे 4 ओहम रेजिस्टरसाठी रेजिस्टर शोषून घेणारा पॉवर I22 होईल आणि ते 436 81 वॅट असेल तर म्हणूनच आपल्याला या दोन्ही पॉवरला जोडून टोटल पॉवर मिळेल आणि आपण पूर्वीची गणना केल्याप्रमाणे आपल्याला तीच व्हॅल्यु मिळेल तर या प्रकारे आपण मागील प्रकरणात जे काही मोजले आहे ते बरोबर आहे हे सत्यापित करू शकतो आता आपण घेऊ शकतो असे आणखी एक उदाहरण आहे आणि हे पुस्तकात आपल्याला दिलेले सामान्य उदाहरण आहे हे संतुलित स्टार कनेक्ट केलेले 3 फेज लोड आहे आणि आपल्याला R Y आणि B फेजमधून वाहणार्या करंटची व्हॅल्यु निश्चित करणे आवश्यक आहे तर येथे आपण मेष करंट विश्लेषण देखील लागू करू शकतो R आणि Y अक्रॉस व्होल्टेज असलेल्या लाईन व्होल्टेजला एक लाइन 415∠20 दिली जाते आणि Y आणि B दरम्यान 415∠0 दिले जाते आणि हे संतुलित 3 फेज लोड आहे म्हणून इम्पीडन्स अक्रॉस लोड 3 j4 आहे आता आपल्याला मेष करंट विश्लेषण वापरावे लागेल म्हणून आपल्याकडे मूलत दोन मेष तयार होतील ज्यांना आपण असे म्हणूया की या विशिष्ट मेषमध्ये I1 करंट वाहतो या मेषमध्ये करंट I2 वाहतो तर आता आपण दोन्ही लूपसाठी KVL वापरू आणि असे दोन मेष करंट लागू करू शकतो लूप 1 साठी आपण लागू केल्यास काय व्हॅल्यु मिळेल लूप 1 पासून I13 j4 I13 j4 − I23 j4 415∠120◦ म्हणजेच 6 j8 I1 − 3 j4 I2 − 415∠120◦ 0 त्याचप्रमाणे दुसर्या लूपसाठीदेखील लूप 2 वरून I23 j4 − I13 j4 I23 j4 415∠0◦ म्हणजेच −3 j4 I1 6 j8 I2 − 415∠0◦ 0 आता आपल्याकडे ही दोन्ही समीकरणे उपलब्ध आहेत जी आपल्याला सोडवायची आहे आणि आपल्याला करंट I1 आणि I2 ची व्हॅल्यु मिळेल आता लाईन करंट जो आपण या आकृतीमध्ये पाहाल IR I1 IY I2 − I1 आणि IB −I2 असेल तर हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण उदाहरण असेल कारण बहुतेक वेळा आपल्याला इलेक्ट्रिक सर्किट विश्लेषणामध्ये दिसेल की लाइन टर्मिनलच्या अक्रॉस वाहणारा लाईन करंट ओळखण्यासाठी आपल्याला या प्रकारचे लोड दिले जातील आता आपण मेषच्या विश्लेषणाची आणखी एक महत्त्वपूर्ण संकल्पना घेऊया जिथे आपण केवळ व्होल्टेज सोर्सच नाही तर करंट सोर्स देखील पाहू आपण सर्किटमधील फक्त करंट सोर्सवर मेषचे विश्लेषण लागू केल्यास असे दिसते की ते खूपच गुंतागुंतीचे आहे जर आपणास ही आकृती दिसत असेल तर तेथे इलेक्ट्रिक सोर्स आहे तर व्होल्टेज सोर्स देखील आहे म्हणून पहिल्यांदाच आपण पहाल की हे थोडेसे किचकट सर्किट आहे आणि सोडवणे कठीण आहे परंतु प्रत्यक्षात आपण आत्तापर्यंत ज्या चर्चा केल्या त्यापेक्षा हे अगदी सोपे आहे कसे कारण करंट सोर्सची उपस्थिती समीकरणांची संख्या कमी करते तर यामुळे समीकरणांची संख्या कमी होईल आणि या प्रकारचे सर्किट सोडवणे बरेच सोपे आहे आता या प्रकारच्या सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी आपण दोन उदाहरणे घेऊया त्याऐवजी प्रथम दोन प्रकरणे घेऊ जेणेकरून आपल्याला करंट सोर्स असलेले दोन भिन्न प्रकारचे सर्किट समजू शकतील प्रथम एक असे आहे की जेव्हा करंट सोर्स केवळ एका मेषमध्ये अस्तित्वात असतो तेव्हा या विशिष्ट प्रकरणात आपल्याला दिसेल की करंट सोर्स केवळ या विशिष्ट मेषमध्ये उपस्थित आहे तर या विशिष्ट मेषसाठी हे 5 अँपिअर आहे या मेषमध्ये व्होल्टेज सोर्स आहे तर आपण या प्रकारचे सर्किट पाहिले तर आपण काय कराल आपण करंट I2 5 अँपिअर सेट कराल कारण आपण I2 घड्याळाच्या दिशेने घेतले आहे जसे की आपण I1 साठी घेतले आहे परंतु करंट सोर्स आपण I2 साठी करंट गृहीत धरलेल्या दिशेच्या विरूद्ध आहे म्हणूनच आपण काय म्हणू आपण असे म्हणू शकतो की I2 वजा 5 अँपिअर आहे तर आपण हे सहजपणे आकृतीवरून सत्यापित करू शकतो कारण I2 या दिशेने जाईल आणि करंट सोर्सकडून करंट या दिशेने जाईल म्हणून I2 वजा 5 अँपिअर आहे आता ही आकृती वापरुन तपासणी करून लगेचच आपल्याला I2 ची व्हॅल्यु मिळेल आता पुढे काय करायचे पुढे आपल्याला मेषमधील करंट शोधणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला या विशिष्ट मेषसाठी फक्त मेषचे समीकरण लिहावे लागेल तर आपण काय लिहाल या विशिष्ट मेषसाठी आपण फक्त 10 4i16 0 लिहाल आता आपल्यास हे माहित आहे की I2 5 अँपिअर आहे आपण या समीकरणात I2 ची व्हॅल्यु सहजपणे टाकू शकतो आणि आपल्याला करंट I2 2 A मिळेल आता ती विशिष्ट केस तुलनेने सोपी होती कारण करंट सोर्स केवळ एका मेषमध्ये होता परंतु समजा करंट सोर्स दोन मेष दरम्यान उपस्थित असेल जिथे दोन्ही मेष करंट सोर्स सामायिक करीत आहे तर आपल्याला काय करावे लागेल आपल्याला एक सुपर मेष तयार करून सर्किटचे विश्लेषण करावे लागेल सुपर मेष म्हणजे आपल्याला करंट सोर्स आणि त्या विशिष्ट सोर्ससह सिरीजमध्ये जोडलेले कोणतेही एलेमेंट वगळावे लागतील तर या प्रकरणात आपल्याकडे हा विभाग आहे ज्यामध्ये करंट सोर्स आहे आणि करंट सोर्ससह सिरीजमध्ये 2 ओहम रेजिस्टर जोडलेला आहे तर या विश्लेषणासाठी आपण काय करू मेष करंट कायम ठेवत आपण ही विशिष्ट शाखा सर्किटमधून काढून टाकू तर जसे या प्रकरणात आपल्याकडे अश्या दोन मेष आहेत की आपण गृहित धरले आहे की दोन्ही I1 आणि I2 व्हॅल्युसह घड्याळाच्या दिशेने आहेत म्हणून करंट समान राहील परंतु या दोन मेषमधील दुवा काढली गेली कारण त्यात करंट सोर्स आहे आता आपल्याला काय मिळेल आपल्याला एक सुपर मेष मिळेल ज्यामध्ये दोन मेष असतील आणि आपण करंट सोर्स काढून टाकला आहे आणि सुपर मेष तयार केले आहे तर या प्रकरणात काय होईल आपण काढून टाकलेल्या शाखेशिवाय इतर सर्व एलेमेंट्स सुपर मेषमध्ये असेल तर या प्रकरणात हे सुपर मेष असेल परंतु अशी काही प्रकरणे असू शकतात जिथे आपल्याला दोन किंवा अधिक करंट सोर्स मिळतील आणि मग त्या प्रकरणात आपल्याला दोन किंवा अधिक सुपर मेष मिळतील तर त्या प्रकरणात आपण काय करावे आपल्याला छेदणारे सुपर मेष एकत्र करावे लागतील म्हणून ही महत्त्वाची बाब आहे की जर दोन सुपर मेष छेदत असतील तरच आपण मोठे सुपर मेष तयार करू शकतो तर या विशिष्ट पैलूवर आपण एका उदाहरणासह चर्चा करू आता आपण समजून घेऊया की सुपर मेष सर्किट सोडविण्यात कशी मदत करेल आता सुपर मेष तयार करणे आवश्यक आहे कारण मेष विश्लेषण KVL वर लागू होते आणि KVL आवश्यक आहे कारण आपल्याला प्रत्येक शाखेत व्होल्टेज माहित असणे आवश्यक आहे परंतु जेव्हा आपल्याकडे करंट सोर्स असतो तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिक सोर्सच्या आधीपासूनच व्होल्टेज शोधणे कठीण असते तर मग आपण काय करू आपण सुपर मेष वापरू आणि त्या सुपर मेषवर KVL लागू करू तर या प्रकरणात आपण सुपर मेष लागू केल्यास काय होईल याची सुरूवात 206i110i24i20 सह होईल आता आपण त्याचे निराकरण केल्यास आपण हे सुलभ केले तर आपल्याला 6i114i220 मिळेल आता आपल्याला सुपर मेष वापरुन एक समीकरण मिळाले आहे पण आपल्याकडे दोन व्हेरिएबल्स असल्यामुळे ते सोडवण्यासाठी आपल्याला एकापेक्षा जास्त समीकरणे आवश्यक आहेत तर मग आपल्याला दुसरे समीकरण कसे मिळेल आपल्याला किरचॉफ करंट लॉ च्या मदतीने दुसरे समीकरण मिळेल जे आपण एका नोडला लागू करू जेथे दोन मेष एकमेकांना जोडतात म्हणजेच आपण या विशिष्ट ठिकाणी लागू करू तर आता आपण हे विशिष्ट नोड पाहिल्यास आपल्याला काय दिसेल आपण पाहू शकतो की I2 आत येत आहे आणि I1 आणि 6 अँपिअर करंट सोर्स बाहेर जात आहे म्हणून आपण फक्त किरचॉफ करंट लॉ लागू करू शकतो आणि असे म्हणू शकतो की i2i16 तर आता आपल्याला हे आणखी एक समीकरण मिळाले आहे हे पहिले समीकरण आहे दुसरे आपल्याला किरचॉफ करंट लॉ मधून मिळाले आहे आता आपण हे दोन समीकरणे पाहिल्यास निराकरण करणे सोपे आहे कारण आपल्याला i1 3 2 A आणि i22 8 A मिळते तर याद्वारे आपण सहजपणे या प्रकारच्या सर्किट्सचे निराकरण करू शकतो जिथे आपल्याकडे नेटवर्कमध्ये करंट सोर्स आहेत तर आपण एक उदाहरण पाहूया जेणेकरुन आपण सुपर मेषबद्दल काय चर्चा केली ते आपण समजू शकाल तर मग आपण हे सर्किट घेऊया सर्किटमध्ये एक डिपेंडेंट करंट सोर्स आणि एक स्वतंत्र करंट सोर्स आहे आता आपल्याला i1 ते i4 पर्यंत व्हॅल्युस शोधाव्या लागतील आपण हा सर्किट पाहिल्यास आपल्याकडे चार मेष तयार केले जातील म्हणूनच आपल्याकडे i1 i2 i3 आणि i4 हे चार मेष करंट आहेत तर आता आपण काय निरीक्षण कराल आपण पहाल की तेथे दोन करंट सोर्स आहेत म्हणून आपण सुपर मेष शोधण्यासाठी त्या विशिष्ट तंत्राचा वापर केल्यास आपण आधी काय चर्चा केली आपल्याला प्रथम हि विशिष्ट दुवा काढावी लागेल तर मग काय होईल आपल्याला यासारखी एक सुपर मेष मिळेल आता आपल्याला माहित आहे की आणखी एक करंट सोर्स आहे म्हणून जर आपण हा करंट सोर्स काढून टाकला तर आपल्याला हि एक सुपर मेष मिळेल आता अडचण अशी आहे की हे दोन मेष एकमेकांना ओलांडत आहेत आपल्याकडे असा दृष्टिकोन असल्यास जिथे दोन मेष एकमेकांना ओलांडत आहेत आपल्याला त्या दोघांना विलीन करावे लागेल आणि एक मोठा सुपर मेष तयार करावा लागेल मग त्या प्रकरणात काय होईल आपल्याला आणखी एक सुपर मेष मिळेल जे या दोन सुपर मेषचे संघटन आहे आणि आपण त्यास मोठा सुपर मेष म्हणू तर आता आपल्याला हे मोठे सुपर मेष मिळेल आपल्याला काय करावे लागेल आता मोठ्या सुपर मेषचा वापर किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू करण्यासाठी केला जाऊ शकतो तर आपण मोठ्या सुपर मेषसाठी किरचॉफ व्होल्टेज लॉ लागू केल्यास काय मिळेल चला 2 ओहम रेजिस्टन्ससह प्रारंभ करूया आपल्याला 2i14i386i20 मिळेल तर किरचॉफ व्होल्टेज लॉ मधून आपल्याला हेच प्राप्त झाले आता आपल्याकडे दोन करंट सोर्स आहेत तर मग आपण काय करावे जिथे हे दोन करंट सोर्स जोडलेले आहेत अशा दोन नोड्सवर आपल्याला KCL लागू करावे लागेल तर नोड P साठी आपण किरचॉफ करंट लॉ लागू केल्यास आणि जर आपल्याजवळ मेष करंट i2 आहे जो नोड P मध्ये जात आहे आणि मेष करंट i1 नोड P मधून बाहेर येत आहे आणि 5 अँपिअरचा दुसरा करंट सोर्स नोड P मधून बाहेर येत आहे मग आपण काय लिहू शकतो आपण i2i15 लिहू शकतो आता आपल्याला हे दुसरे समीकरण मिळाले आहे हे आपले पहिले समीकरण आहे तिसरे आपल्याला KCL नोड Q येथे वापरल्यावर मिळेल तर येथे आपण नोड Q साठी काय म्हणू शकतो i2i33I0 कारण हे नोडच्या आत येत आहेत आणि i2 नोडच्या बाहेर जात आहे तर i2i33I0 म्हणून येथे आपल्याला तीन समीकरणे मिळाली आता अज्ञात किती आहेत अज्ञात चार i1 i2 i3 आणि i4 आहेत मग आपल्याला चौथे समीकरण कोठे मिळेल या मेषचे समीकरण लिहून चौथे समीकरण तयार केले जाऊ शकते आता आपण हे मेष पाहिल्यास i4 I0 आहे कारण i4 आणि I0 उलट दिशेने आहेत तर आपण हे पाहिले तर आपल्याला सहजपणे i4 I0 मिळेल तर आता ही व्हॅल्यूज ठेवल्यास आपल्याला i2i3 3i4 मिळेल जेणेकरून हे आता सोपे झाले आहे परंतु तरीही या मेषचे समीकरण आपल्याला हवे आहे मग आपण काय लिहू आपण या मेषसाठी KVL लिहू मग आपण काय लिहू शकतो 2i48i4 i3100 तर आपल्याला येथे आणखी एक समीकरण मिळेल आता आपण काय करावे आपल्याला याचा वापर करावा लागेल आपल्याला याचा याचा आणि याचा वापर करावा लागेल आणि त्याची व्हॅल्यु समीकरण 3 मध्ये ठेवावी लागेल आणि आपल्याला i2i33i4 मिळेल तर आपल्याकडे चार अंतिम समीकरणे आहेत आणि आपल्याकडे चार अज्ञात आहेत जर आपण ही चार समीकरणे सोडवित असाल तर आपल्याला करंट i1 i2 i3 आणि i4 ची व्हॅल्यु मिळेल म्हणूनच जर आपण मोठ्या सुपर मेष आणि सुपर मेष या संकल्पनेचे अनुसरण केले तर या प्रकारच्या सर्किटचे निराकरण करणे फारच सोपे होईल जे आपण पहिल्यांदा पाहिल्यावर थोडेसे किचकट दिसत होते परंतु ते हाताळणे खूप सोपे आहे आपल्याला लक्षात ठेवायची महत्वाची गोष्ट म्हणजे तो करंट सोर्स अवलंबून असल्याने आपणास या अवलंबून असलेल्या सोर्सची व्हॅल्यु कशी मोजली जाईल हे शोधणे आवश्यक आहे तर येथे अवलंबून असलेला करंट सोर्सची व्हॅल्यु व्होल्टेज सोर्समधून वाहणार्या करंटवर अवलंबून असते तर या व्हॅल्युसह आपण i4 I0 ची गणना केली डिपेंडेंट असलेल्या सोर्समध्ये व्हॅल्यु ठेवणे आणि विश्लेषण करणे सोपे होते तर यासह आपण आपले आजचे लेक्टर थांबवु तर आज आपण मेषच्या विश्लेषणाबद्दल आणि विशेषत अशा परिस्थितीबद्दल चर्चा केली जेथे मेषच्या विश्लेषणामध्ये करंट सोर्स उपलब्ध आहेत तर पुढच्या वर्गात आपण नोड विश्लेषणाबद्दल चर्चा करू कारण तेथेच आपण आपला किरचॉफ करंट लॉ लागू करू आणि व्होल्टेज सोर्स असलेल्या करंटचे विश्लेषण करू धन्यवाद